डायव्हर्जन्स ऑफ अ फिल्ड आता आपण हे गणिती भाषेत करूयात आपण ते कसे करू शकतो आपण पुन्हा फ्लुईड फ्लो उदाहरणा कडे जाऊयात आणि मी इथे हा एक आयताकृती बॉक्स बनवत आहे येथे x ऍक्सिस आहे y ऍक्सिस इकडे आहे z ऍक्सिस इकडे आहे आणि हे पॉईंट आहेत x y z या बॉक्स चा आकार x च्या दिशेने a एवढा आहे y च्या दिशेने b एवढा आहे आणि z च्या दिशेने c एवढा आहे मी पुन्हा एकदा हा वेगळा बॉक्स बनवतो आणि त्याची ही बाजू a आहे ही बाजू b आहे आणि ही बाजू c आहे येथे पाणी येत आहे आणि येथून ते बाहेर जात आहे येथे असे दिसते की जास्त पाणी आत मध्ये येत आहे आणि ते बाहेर जात आहे आता आपण बघूयात कि येथे काय घडत आहे या पृष्ठभागाकडे बघा मी याला नाव देत आहे 1 2 3 4 5 आणि इकडे पाठीमागे 6 7 आणि 8 पॉईंट 5 कडे बघा हे आहेत x y z आणि या पृष्ठभागाकडे बघा 5 6 7 8 5 6 7 8 हे x ऍक्सिसला लंब आहेत आणि येथे जर फ्लुईड ची व्हेलॉसिटी v असेल आपण येथे व्हेलॉसिटी फिल्ड बद्दल बोलत आहोत जर येथे व्हेलॉसिटी v असेल तर 5 6 7 8 मधून प्रति सेकंड पास होणारे फ्लुईड असेल जर तुम्ही एक मोठा आयत घेतला Vx एवढ्या लांबीचा तर जे काही फ्लुईड असेल या Vx मध्ये ते या पृष्ठभागामधून बाहेर पडेल एका सेकंदामध्ये ते एवढी लांबी व्यापून टाकेल म्हणून येथून जाणारे फ्लुईड असेल Vx गुणिले क्षेत्रफळ येथे क्षेत्रफळ असेल b गुणिले c हे आहे येथून जाणारे फ्लुईड आपण हे आणखी स्पष्टतेने बघुयात हा बॉक्स आहे आणि यातून किती फ्लुईड बाहेर पडते हे मला बघायचे आहे मला कंपोनंट हवा आहे जो की सांगेल की हा प्रवाह बाहेर जात आहे का आणि ते असेल 5 6 7 8 साठी हे आहे x एक्सिस हे वजा x एक्सिस आहे हे मला सांगेल की फ्लुईड आत मध्ये येत आहे की बाहेर जात आहे जे फ्लुईड येथून निघून जात आहे त्याचे परिमाण आधीच सांगितल्याप्रमाणे असेल Vx b c हे जेव्हा v हा x y z b c वरती असेल आणि कोणता कंपोनंट वजा x दिशेने असेल मी आता v डॉट x असे लिहीत आहे जे वजा दिशेने असेल x y z b c हे असेल 5 6 7 8 मधून बाहेर पडणारे फ्लुईड आता 1 2 3 4 या पृष्ठभागाकडे बघा 1 2 3 4 येथे बाहेर पडणारे फ्लुईड हे x या दिशेने असेल आणि म्हणून1 2 3 4 या व्हॉल्युम मधून बाहेर पडणारे फ्लुईड बरोबर असेल v चा कंपोनंट x या दिशेने जो या व्हॉल्युम मधून बाहेर जात आहे गुणिले b c आणि आता हे v असेल xa लक्षात घ्या की पृष्ठभाग 5 6 7 8 हा आता xa असेल पण बाकीच्या सगळ्या पॉईंटकडे y z आणि b c सारखेच असेल येथे मी आता लिहू शकतो की Vx xa वरती असेल y z b c ज्याला आम्ही पुढे असे देखील घेऊ शकतो की Vx x y z c अधिक पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ Vx विथ रिस्पेक्ट टू x b c तर येथे आता निष्कर्ष असा आहे की x एक्सिस ला लंब असणाऱ्या पृष्ठभागांमधून जाणारा एकूण प्रवाह बरोबर वजा Vx x y z b c अधिक Vx x y z b c अधिक पार्शियल ऑफ Vx y पार्शियल x abc हा असेल Vx मधला बदल a मधून येथे निघून जाईल आणि आपल्याकडे उरेल पार्शियल Vx भागिले पार्शियल x abc Net flow through surface perpendicular to the x axis vxxyzbcvxxyzbcvx∂xabcvx∂xabc अशाच पद्धतीने तुम्ही y एक्सिस ला लंब असणाऱ्या पृष्ठभागांमधून जाणारा एकूण प्रवाह बरोबर सांगू शकता की पार्शियल Vy भागिले पार्शियल y abc आणि z एक्सिस ला लंब असणाऱ्या पृष्ठभागांमधून जाणारा एकूण प्रवाह बरोबर असेल पार्शियल Vz भागिले पार्शियल z abc या बॉक्स मधून जाणारा एकूण प्रवाह जर मी मोजला तर तो असेल नेट फ्लो बरोबर abc पार्शियल Vx भागिले पार्शियल x अधिक पार्शियल Vy भागिले पार्शियल y अधिक पार्शियल Vz भागिले पार्शियल z आपण हे गृहीत धरूया की abc हे खुप छोटे आहे म्हणून येथे आपण फर्स्ट ऑर्डरच ठेवूयात आणि हे असेल या बॉक्सचा स्मॉल व्हॉल्युम गुणिले जे की मी आधी सांगितले होते ते म्हणजे v चा डायव्हर्जन्स सांकेतिक भाषेत लिहायचे झाले तर हा सिम्बॉल असेल x युनिट व्हेक्टर पार्शियल x अधिक y युनिट व्हेक्टर पार्शियल y अधिक z युनिट व्हेक्टर पार्शियल z v x∂xy∂yz∂z तर जेव्हा मी v चा डायव्हर्जन्स लिहितो तो असतो पार्शियल x अधिक y पार्शियल y अधिक z पार्शियल z आणि मी येथे डॉट प्रॉडक्ट घेणार आहे पहिल्यांदा x v x अधिक y v y अधिक z v z जर मी डॉट प्रॉडक्ट x डॉट x घेतला तर तो असेल 1 आता माझ्याकडे उरेल y डॉट y जे असेल dv भागिले dy अधिक पार्शियल v z पार्शियल z बाकी सगळे डॉट प्रॉडक्ट मला 0 देतील तर आपल्याला येथे काय मिळाले की जर एखादा कमी व्हॉल्युम असलेला बॉक्स आपण घेतला आणि त्यामधून बाहेर पडणाऱ्या फ्लुईड बद्दल बोललो तर एकूण प्रवाह असेल v डॉट x जे आपण लिहिलेले आहे b c अधिक v xa y z डॉट x d c आणि दुसरा कंपोनंट असेल v डॉट d स्मॉल एरिया येथे हा एरिया असेल या व्हॉल्युम मधून बाहेर पडणारा तर येथे आपण काय मोजले आहे तर हा घटक आपण मोजला आहे तो म्हणजेच आहे v डॉट ds ज्याचे इंटिग्रेशन पूर्ण एरिया साठी घेतले आहे आणि आपल्याला इथे काय मिळाले आहे तर ते म्हणजे या छोट्या एरिया साठी वरती असलेला v बरोबर आहे v चे डायव्हर्जन्स गुणिले व्हॉल्युम डेल्टा v vx∂xy∂yz∂zxvxyvyzvzvx∂xvy∂yvz∂z आपण हे पुन्हा लिहूयात माझ्याकडे एक छोटा बॉक्स आहे आणि मी जर v डॉट ds मोजले मी याला आणखी चांगल्या पद्धतीने लिहितो या सगळ्या पृष्ठभागाची बेरीज पृष्ठभाग 1 पृष्ठभाग 2 पृष्ठभाग 3 पृष्ठभाग 4 हे बरोबर असेल डायव्हर्जन्स v d व्हॉल्युम आणि हेच डायव्हर्जन्सला डिफाइन करते ज्याच्याबद्दल मी आधी बोलत होतो जर एकूण प्रवाह हा बाहेर असेल या पृष्ठ भागांमधून ही कॉन्टिटी पॉझिटिव्ह आहे डायव्हर्जन्स ऑफ v नॉट झिरो जर तेथे नेट फ्लो नसेल तर v डायव्हर्जन्स हे 0 असेल जसे की मी सांगितले होते मी जर एक पॉईंट सोर्स घेतला प्रकाशाचा तर सगळे किरण हे डायव्हर्ज होतील कारण हा आहे लाईट चा नेट फ्लो जर एखाद्या लाईट सोर्स मध्ये सगळ्या प्रकाश हा आतमध्ये येत असेल तर येथे वजा डायव्हर्जन्स असेल किंवा कॉन्वेर्झन्ट असेल दुसरीकडे जर मी एखादा व्हॉल्युम घेतला जेथे काहीच जमा होत नाही तर तेथे डायव्हर्जन्ट हा 0 असेल याच्याकडे बघण्याचा आणखी चांगला मार्ग म्हणजे समजा येथे एक पॉईंट आहे ज्याच्या मधून पाणी हे सगळी कडे जात आहे जर मी या भोवती हा एक गोलाकार पृष्ठभाग काढला तर येथे एकूण प्रवाह आहे किंवा हा पृष्ठभाग कितीही छोटा असला तरी या पॉईंटपासून काही पाणी बाहेर जाईल तर ह्या पॉइंटला डायव्हर्जन्स असेल v नॉट झिरो मी एक सिंक घेतला ज्याच्या मध्ये सगळीकडचे पाणी जात आहे तर येथे डायव्हर्जन्स 0 नसेल पण खूप निगेटिव्ह असेल दुसरीकडे जर तुम्ही एखादा पाईप बघितला येथे नक्कीच क्षेत्रफळ बदलेल छोट्या व्हॉल्युम मधून होणारा नेट फ्लो 0 असेल म्हणून येथे डायव्हर्जन्ट 0 असेल यावरून तुम्हाला डायव्हर्जन्स काय आहे याची कल्पना आली असेलच आणि तुम्ही बघू शकता की हे डायव्हर्जन्स फिल्डच्या सोर्स किंवा सिंकशी संबंधित असते जर सोर्स हा खूप जास्त प्रबळ असेल त्यामध्ये सिंक देखील आहे जर सोर्स हा खूप जास्त प्रबळ असेल तर नेट फ्लो हा देखील जास्त असेल जर सोर्स हा खूप प्रबळ असेल तर del v dot d s हे देखील जास्त असेल प्रबळ सोर्स सुचवते की v डॉट ds मोठे आहे आणि हे सुचवते की v dv हे डायव्हर्जन्स देखील जास्त आहे तर आता आपण व्हेक्टर फिल्डमधील डायव्हर्जन्सला गणितीय व्याख्या दिलेली आहे हे सोर्सच्या स्ट्रेंथ वरती अवलंबून असते सोर्स ची स्ट्रेंथ जास्त असेल तर डायव्हर्जन्स हे देखील जास्त असेल आणि जेथे सोर्स आहे किंवा जेथे सिंक आहे तेथे 0 नसेल कारण तेथे एक तर आऊट फ्लो असेल किंवा इन फ्लो असेल जर एखाद्या ठिकाणी छोट्या व्हॉल्युम मधून जाणारा एकूण फ्लो हा 0 असेल तर तेथे डायव्हर्जन्स हे देखील 0 असेल तर ही आहे डायव्हर्जन्स ची व्याख्या आणि या व्याख्येवरून याच्याशी संबंधित एक थेरम देखील आहे त्याला म्हणतात डायव्हर्जन्स थेरम कोणतीही व्हेक्टर फिल्ड घ्या आणि आता कोणत्याही आकाराचा एक पृष्ठभाग घ्या त्याचा व्हॉल्युम हा एवढा असेल या व्हॉल्युमला मी छोट्या आयताकृती बॉक्समध्ये विभागत आहे हे खुप छोटे आहे पण आता असे गृहित धरा की या सगळ्या पॉईंट वरती मला डायव्हर्जन्स मोजायचे आहे येथे या पॉईंट वरती डायव्हर्जन्स असेल v गुणिले डेल्टा व्हॉल्युम बरोबर समेशन i v डॉट ds मला या सगळ्या बॉक्सची बेरीज करावी लागेल या दोन बॉक्स कडे बघा मी जर हा बॉक्स असा घेतला हा शेजारील बॉक्स बघा येथे सामायिक पृष्ठभाग आहे त्याच्यावरती v डॉट ds खालच्या बॉक्ससाठी ds या दिशेने जाईल आणि वरच्या बॉक्स साठी ds या दिशेने जाईल येथे विरुद्ध चिन्ह आहेत ds जेव्हा मी व्हॉल्युम इंटिग्रेशन घेईल तेव्हा v डॉट ds हे पॉझिटिव असेल येथे हे पॉझिटिव आणि येथे हे व्हॉल्युम इंटिग्रेशन निगेटिव्ह असेल म्हणून या सामायिक पृष्ठभागावरती या पृष्ठभागाचे असलेले योगदान रद्द होऊन जाईल फक्त ह्या दोन बॉक्स वरच नाही तर कोणत्याही दोन शेजारील बॉक्स वरती ही असेच असेल म्हणून उजवीकडे जेव्हा मी या सगळ्या बॉक्स चे सामायिक पृष्ठभागावर असलेले योगदान गृहीत धरले तेव्हा ते रद्द झालेली असेल फक्त तेथे बाहेरील पृष्ठ भागांचे असलेले योगदानच शिल्लक राहील कारण की बाहेरील पृष्ठभागावर ती रद्द करण्यासारखे काहीच नसेल म्हणून जेव्हा मी सगळ्या बॉक्स वरची घेईल तर माझ्याकडे फक्त ट् इंटिग्रेशन v डॉट ds उरेल जे क्लोज्ड व्हॉल्युमच्या बाहेरील पृष्ठ भागामुळे असेल आणि हाच आहे डायव्हर्जन्स थेरम ते आता काय सांगतो दिलेल्या लार्ज व्हॉल्युमसाठी आणि व्हेक्टर फिल्ड साठी मी हे समेशन डायव्हर्जन्स ऑफ v डेल्टा v घेतले आहे सगळ्या बॉक्स साठी याचा अर्थ असा की सगळे व्हॉल्युम बरोबर असेल v डॉट ds सगळ्या पृष्ठभागांसाठी कारण येथे ds हे सगळ्या पृष्ठभागापासून दूर लंब दर्शविले जात आहे तर येथे आता मी लिहू शकतो की इंटिग्रेशन ऑफ डायव्हर्जन्स ओव्हर द व्हॉल्युम बरोबर इंटिग्रेशन v डॉट ds हा आहे डायव्हर्जन्स थेरम पुढील लेक्चर मध्ये मी इलेक्ट्रोस्टॅटीक चार्जेस मुळे असलेले इलेक्ट्रिक फिल्डचे डायव्हर्जन्स या बद्दल बोलणार आहे आणि त्यानंतर इलेक्ट्रिक फिल्ड च्या कर्ल बद्दल सांगणार आहे धन्यवाद